आयपी संज्ञेचा उगम किंवा बौद्धिक संपदा बौद्धिक संपदेत दोन शब्दांचा समावेश आहे बौद्धिक आणि संपदा हा बौद्धिक भाग एखाद्या वस्तूच्या निर्मिती संबंधित आहे बौद्धिक भाग हा वस्तू च्या निर्मिती संदर्भात असतो ज्या मार्गाने वस्तूची निर्मिती केली जाते त्या मार्गास बौद्धिक किंवा सृजनशीलता असे म्हणतात यातील संपदा भाग आपल्याला हे सांगतो की नियमांमुळे अशा गोष्टींना संपदा मानले जाते म्हणजेच तुम्हाला त्या संपदेच्या संदर्भातले हक्क असतात तुम्हाला विभक्त करण्याचे अधिकार आहेत तुम्हाला ती संपदा उपभोगण्याचा हक्क असतो तुम्हाला अनन्यता चा हक्क आहे बौद्धिक संपदा ही संज्ञा अलीकडच्या काळातच अस्तित्वात आली जर आपण १९४९ च्या या संज्ञे कडे पाहिले तर आपल्याकडे भारतीय संविधान आहे भारतीय संविधानात बौद्धिक संपदा असा शब्द न वापरता विविध प्रकारच्या बौद्धिक संपदेचा उल्लेख केलेला आहे यात पेटंटशोधावरचा हक्क कॉपीराईटसाहित्यावरचा हक्क ट्रेड मार्क व्यापार चिन्ह या विषयांचा समावेश आहे परंतु भारतीय संविधानामध्ये हे बौद्धिक संपदा अशा शब्दांचा उपयोग केलेला नाही म्हणजे आपल्याला माहित आहे की १९४९ मध्ये जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा ही संज्ञा लोकांकडून वापरली जात नव्हती ही संज्ञा व्हिपो म्हणजेच जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या स्थापने नंतर नंतर जास्त लोकांकडून वापरली जाऊ लागली संस्था स्थापन झाली तेंव्हा बौद्धिक संपदेची व्याख्या करण्यात आली 'विविध स्वरूपाच्या वस्तूंवर दिसून येणारे सामूहिक स्वरूपाचे अधिकार' अशी व्याख्या त्यांनी त्यावेळी केली होती जेव्हा आपण याची सुरुवात केली तेव्हा आपण पेटंट शोधावरचा हक्क ची निर्मिती केली आणि पेटंट कार्यालय ने व्यापार चिन्हाचे सुद्धा काम केले आपण त्याला पेटंट आणि व्यापार चिन्ह कार्यालय असे म्हणू लागलो नुकतेच पेटंट कार्यालय चे नामकरण करण्यात आले आणि आता त्याला बौद्धिक संपदा कार्यालय असे म्हटले जाते हे एक कार्यालयीन उदाहरण झाले ज्या द्वारे बौद्धिक संपदा हक्काचा वापर केला जाऊ लागला १९९० पासून कायद्याच्या अभ्यासक्रमात बौद्धिक संपदा हा विषय समाविष्ट करण्यात आला नुकतेच २०१६ पासून आपल्याकडे राष्ट्रीय धोरण आइ आर पी तयार करण्यात आले ही पहिली वेळ होती जेव्हा आपण बौद्धिक संपदा हक्कांसाठी धोरण तयार केले १९४९ ते २०१६ पर्यंत ही संज्ञा भारतात कशाप्रकारे वापरली गेली हे तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे ही संज्ञा इतर संज्ञान प्रमाणे स्वीकारली गेली आणि सर्वसामान्यपणे वापरली गेली हे आपल्याला दिसून येते आता या संज्ञेत मध्ये कशाचा समावेश होतो याबाबत आपण अगोदरच बोललेलो आहोत जसे पेटंट शोधावरचा हक्क कॉपीराईट साहि त्यावरचा हक्क ट्रेड मार्क व्यापार चिन्ह जिऑग्राफिकल इंडिकेशन भौगोलिक निर्देश वस्तूचा आकार किंवा वस्तूचे नक्षीकाम हे सर्व यात समाविष्ट होतात या सर्वांसाठी समान विषय आहे का बौद्धिक संपदेच्या संरक्षण बाबत सर्व तंज्ञाचे एक मत आहे जेव्हा आपण बौद्धिक संपदेच्या संपदा या भागा विषयी बोलतो तेव्हा संरक्षण हे अमूर्त गोष्टींवर दिसून येते बौद्धिक संपदेचे संरक्षण हे अमूर्त गोष्टींच्या बाबतीत असते आणि हा विषय सर्वांसाठी समान आहे काही तज्ञांच्या मते ही बाब सर्व गोष्टींच्या बाबतीत समान स्वरूपाची आहे अमूर्त च्या अर्था मध्ये कल्पनांचा समावेश होऊ शकतो जर व्यापार चिन्ह असेल तर चिन्हचा सुद्धा समावेश होईल पेटंट असेल तर एखाद्या विषयाच्या शोधाच्या संरक्षणचा समावेश होतो कॉपीराइट क्षेत्र असेल तर एखादी माहिती साहित्यिक कृती कलाकृती माहितीची देवाणघेवाण करण्याचे माध्यम यांचा समावेश होत असतो या वरून एक गोष्ट स्पष्ट होते की बौद्धिक संपदा हक्कात अर्मूत गोष्टींचा समावेश होतो अर्मूत गोष्टी ह्या मूर्त गोष्टींच्या माध्यमातून समजून घेऊया अमूर्त हक्क आणि मूर्त गोष्टी या एकमेकांशी संबंधित असतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने लिहिलेले पुस्तक लेखकाचे हक्क ज्याला आपण अमूर्त स्वरूपाचे संघटित हक्क असे म्हणतो ते त्या लेखकाने निर्माण केलेल्या आशयाच्या बाबतीत असतात त्याला बौद्धिक संपदा असे म्हटले जाते पुस्तक हे भौतिक वस्तू म्हणून दिसून येते छपाई केलेले कागद विशिष्ट्य पद्धतीने बांधलेले असतात म्हणजे पुस्तक ही मूर्त गोष्ट आहे लेखकाचे हक्क हे त्या पुस्तकातील अमूर्त बौद्धिक संपदे संदर्भातले आहेत बर्याच गोष्टींच्या बाबतीत मूर्त आणि अमूर्त भाग हे एकमेकांशी संबंधित असतात उदाहरणार्थ एका सुतारला खुर्ची बनवण्याचे काम दिले सुताराला खुर्ची बनवण्यासाठी शारीरिक श्रमाची गरज लागते त्याच बरोबर सृजनशील श्रम लागतात ज्या द्वारे त्या खुर्चीच्या विविध भागांना एकत्र आणणे आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली उपयुक्तता असलेली खुर्ची बनवणे हे काम असते ज्या सर्व गोष्टींमुळे खुर्ची बनली त्या सर्व गोष्टी डोळ्यांना दिसून येत नाहीत परंतु तरी तुम्ही असे म्हणू शकता की अमूर्त गोष्टीं ह्या मूर्त स्वरूपाची गोष्ट म्हणजेच खुर्ची बनवण्यासाठी वापरल्या गेल्यात नाहीत आता आपण पुन्हा पुस्तक या उदाहरणात कडे येऊ या पुस्तकाचा लेखी भाग किंवा पुस्तक निर्मिती साठी घेतलेले प्रयत्न ज्यामुळे पुस्तक लिहिले गेले यांचे संरक्षण कॉपीराइट करत असते पुस्तकांच्या बाबतीतल्या भौतिक गोष्टी मध्ये पुस्तकातील पाने पुस्तक छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाई पुस्तकाच्या बाहेरील आवरण या गोष्टींचा समावेश होतो या सर्व गोष्टी पुस्तकाच्या भौतिक गोष्टी आहेत ज्यांचे संरक्षण कॉपीराइट हक्काद्वारे करता येत नाही कॉपीराइट द्वारे साहित्यकृती कलाकृती किंवा सृजनशील कला यांच्यातल्या अमूर्त गोष्टींचे रक्षण केले जाते हक्क क्षेत्र म्हणजे काय हा हक्क अमूर्त गोष्टीच्या बाबतीत दिसून येतो आणि म्हणूनच बौद्धिक संपदा हक्क ला काहीतरी अर्थ प्राप्त होतो बौद्धिक संपदा हक्क समजून घ्यायचे असतील तर आपल्याला बौद्धिक संपदा हक्का कडे अमूर्त हक्क म्हणून पाहावे लागेल जे अमूर्त हक्क मूर्त गोष्टींवर दिसून येतात भौतिक गोष्टींवर दिसून येतात अमूर्त हक्क म्हणजे काय याचा अर्थ असा की अशा गोष्टींना स्पर्श करता येत नाही किंवा त्यांचा अनुभव घेता येत नाही तुम्हाला असे सांगितले की एक औषध आहे किंवा एक गोळी आहे तुम्ही ती पाहू शकता ती चुरगळू शकता तिची भुकटी तयार करू शकता ती गोळी अशी गोष्ट आहे तिची जाणीव तुम्हाला होऊ शकते जर मी तुम्हाला सांगितले की गोळी ही पेटंट कायद्या अंतर्गत येते जो पर्यंत तुम्ही पेटंट क्रमांक पाहत नाही तो पर्यंत तुम्ही परीक्षण करू शकत नाही मी तुम्हाला मार्गदर्शन करेन ज्याद्वारे कोणत्या प्रकारचे अधिकार आहेत याची माहिती तुम्हला मिळेल म्हणजेच आपल्याला मूर्त आणि अमूर्त या दोन गोष्टी एकत्र समजतात अमूर्त अधिकार मूर्त गोष्टींवर दिसून येतात कॉपीराइट मुळे विशिष्ट प्रकारच्या हक्कांची प्राप्ती होत असते कॉपीराइट मूळे विशिष्ट अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा हक्क प्राप्त होत असतो उदाहरणार्थ जर तुमच्याकडे कॉपीराईट हक्क असेल तर तुम्हाला जास्तीच्या प्रती तयार करण्याचा हक्क प्राप्त होतो हे कॉपीराईटचे साधे असे स्पष्टीकरण आहे जर तुम्हाला जास्तीच्या प्रती करण्याचा हक्क असेल आणि एखादा व्यक्ती त्या जास्तीच्या प्रती तुमच्या परवानगी शिवाय तयार करत असेल तर तो व्यक्ती तुमच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे असे मानले जाते आता पुस्तकाच्या उदाहरणाकडे येऊ या जर एखादे पुस्तक असेल ज्याचे कॉपीराईट झालेले आहे तर त्या पुस्तकाच्या भौतिक मालमत्ता मध्ये मी म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचे आच्छादन शाई पुस्तक एकत्र बांधण्या साठी वापरण्यात आलेले डिंक या गोष्टीचा समावेश होतो पुस्तकाची ही भौतिक मालमत्ता पुस्तक विकत घेतो त्या व्यक्तीला दिली जात असते म्हणजेच भौतिक गोष्टींचे पूर्णपणे स्थलांतरण होते तुम्ही पुस्तकासाठी पैसे देतात तुम्ही पुस्तक खरेदी करतात आणि पुस्तकाची भौतिक संपत्ती तुमच्या मालकीची होते त्यानंतर तुम्हाला वाटेल ते तुम्ही त्या पुस्तकासोबत करू शकता जर तुम्हाला पुस्तक आवडले नाही तर तुम्ही ते पुस्तक बाजूला ठेवून देऊ शकता जर तुम्हाला त्या पुस्तकाचा विरोध दर्शवायचा असेल तर ते पुस्तक तुम्ही जाळून टाकू शकता ते पुस्तक तुम्ही काढून टाकू शकता म्हणजेच पुस्तकाच्या भौतिक मालमत्तेशी तुम्हाला वाटेल ते तुम्ही ते करू शकता तुम्ही तुमच्या उशाशी ते पुस्तक घेऊ शकता तुम्हाला वाचायचं नसेल तुम्ही वाचणार नाहीत त्यातही काही अडचण नाही पण जेव्हा पुस्तकाच्या बौद्धिक भागाकडे आपण येतो उदाहरणार्थ पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणातील आशय तर तेव्हा मात्र तुमच्यावर बौद्धिक संपदेच्या हक्का द्वारे मर्यादा येतात तुम्ही त्या आशय सोबत काय करू शकता तुम्ही त्या पुस्तकातील एखाद्या प्रकरणाचा फोटो काढून आंतरजाल वर टाकू शकत नाही तुम्ही त्या प्रकरणाच्या खूपशा प्रती तयार करून विशिष्ट किंमत घेऊन विकू शकत नाही तुम्ही त्या पुस्तकाचे युट्युब वर जिवंत प्रेक्षेपण करू शकत नाही ज्या मुळे पाहणाऱ्या व्यक्तीला ते पुस्तक वाचता येईल पुस्तक विकत घेतलेल्या व्यक्तीवर कॉपी राईट चा हक्क प्राप्त झालेला व्यक्ती हे सर्व बंधने लादु शकतो पुस्तकाचा अमूर्त भाग ज्यामुळे पुस्तकाची मालकी असलेला व्यक्तीला बौद्धिक संपदा हक्क प्राप्त होतात म्हणजेच त्याला कॉपीराईटचा हक्क असतो तो आधीच्या काही मर्यादा घालू शकतो पण या मर्यादा पुस्तकांशी निगडित असलेल्या भौतिक मालमत्त्तेच्या संदर्भात नसतात आता आपल्याला हे समजले आहे की बौद्धिक संपदा हक्क हे विशेषाधिकार आहेत जे निर्मितीच्या बाबतीत असतात पण ते भौतिक वस्तूंवर दिसून येतात आपण एका लेखी रूपात असलेल्या गोष्टीकडे उदाहरण म्हणून पाहू शकतो जसे पाक कलेचे पुस्तक ही गोष्ट लोकांना विरोधाभासात्मक वाटेल की त्या पुस्तकातील पाक कलेची नक्कल करून तुम्ही इतरां देऊ शकत नाही मात्र त्या पुस्तकातील कला वापरून पदार्थ बनवून तुम्ही तो लोकांना देऊ शकतात ती पाककला समजून घेऊन एखादी वस्तू तुम्ही तयार करू शकतात आणि कुणीही तुम्हाला त्यापासून थांबवू शकत नाही खरे काम करण्यापासून म्हणजेच एखादा अन्न पदार्थ बनवण्या पासून कुणालाही थांबवता येत नाही बौद्धिक संपदा हक्कांमध्ये काही मर्यादा सुद्धा दिसून येतात आपण पहिले म्हटल्या प्रमाणे वापरकर्त्याला काही हक्क असतात आणि त्याचबरोबर त्याच्यावर काही मर्यादाही असतात बौद्धिक संपदा हक्कां मुळे तयार करण्याचा वापरण्याचा विकण्याचाबाजारात आणण्याचा किंवा आयात करण्याचा हक्क असतो तसेच एखाद्या प्रक्रियेचा पण समावेश असतो याच्या पलीकडे असलेल्या गोष्टी या बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रात येत नाहीत आता सध्या आपण हे हक्क पेटंटच्या बाबतीत कसे आहे ते पहात आहोत पेटंट द्वारे या सर्व हक्कांची प्राप्ती होत असते हे हक्क वेगवेगळ्या मार्गांनी निर्माण केले जातात जसे रक्कम जमा करून किंवा नोंदणी करून किंवा विशिष्ट अशा कल्पनेच्या माध्यमातून ज्याना कायद्या द्वारे सिद्ध करण्याची गरज असते उदाहरणार्थ कॉपीराइटच्या संदर्भात तुम्हाला मौलिकता सिद्ध करावी लागते पेटंटच्या बाबतीत तुम्हाला नवीन पाऊल टाकले जात आहे हे सिद्ध करावे लागते म्हणजेच नाविन्यता सिद्ध करावी लागते अशाप्रकारे बौद्धिक संपदा हक्कांमध्ये काही मर्यादा असतात त्या मर्यादांचा अभ्यास आपण एखाद्या विशिष्ट व्याख्यानात करणारच आहोत आपल्याला असे आढळून आले की बौद्धिक संपदा हक्क हा विशेष गुण आहे यामुळे अमूर्त गोष्टींना सुद्धा संरक्षण प्राप्त होते या गोष्टी अमृत असल्यामुळे आपल्याला निर्माण केलेल्या गोष्टींच्या प्रती तयार करता येतात उदाहरणार्थ लेखकाने लिहिलेले एखादे पुस्तक त्या पुस्तकाच्या खूप प्रती तयार करण्याचा हक्क लेखकाला प्राप्त होतो जर ते औषध शास्त्रातील एखादे औषध असेल तर एखादी कंपनी त्याची पहिली प्रत घेऊन येते आणि नंतर मग त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न केले जाते जर एखादा कॉपीराइट केलेला सॉफ्टवेअर प्रोग्राम संगणाकातील दृश्य भाग कार्य असेल उदारणार्थ विंडोज टेन तर मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीला त्याच्या अनेक प्रती तयार करता येतात बौद्धिक संपदेच्या अनेक प्रती तयार करण्याच्या हक्का मुळे मालक त्या बौद्धिक संपदेचे व्यापारीकरण करू शकतो किंवा हव्या त्या प्रकारात त्याला ती बौद्धिक संपदा वापरता येते हा एक प्रकारचा वरदानच मानला जातो पण त्याच्या मालकाला हा हक्क थोडा तोट्याचा सुद्धा असू शकतो तो धारण करत असलेली बौद्धिक संपदा खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न केली जाऊ शकते किंवा त्याच्या अनेक प्रती तयार केल्या जाऊ शकतात या वस्तुस्थिती मध्ये बौद्धिक संपदा हक्काच्या उल्लंघनाचा खूप मोठा संभाव्य धोका असतो ज्यांना कुठल्याही प्रकारची संमती दिलेली नाहीये ते व्यक्ती सुद्धा पुस्तकाच्या प्रती तयार करू शकतात किंवा शोधाचा वापर करू शकतात यावरुन आपण ज्याला उल्लंघन म्हणतो ते होऊ शकते हा बौद्धिक संपदा हक्क झाला की त्याच्या अंमलबजावणी मुळे बौद्धिक संपदा हक्क वापरा पासून संरक्षण मिळते बौद्धिक संपदा हक्क आपल्याला समजते त्याप्रमाणे अमूर्त अशा स्वरूपाचे हक्क असतात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रती तयार करता येतात किंवा औद्योगिक उत्पादन घेता येते